नमस्कार इंजिनिअरिंग ड्रॉइंग एन्ड कम्प्यूटर ग्राफिक्स या एनपीटीईएल ऑनलाइन सर्टिफिकेशन अभ्यासक्रमात आपले स्वागत आहे आपण मॉड्यूल 4 मधील 40 व्या व्याख्यानात ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन्स II भाग 10 मध्ये प्लेन आणि लाईन्सचे प्रोजेक्शन्स पाहत आहोत आधीच्या वर्गात आपण प्लेनचे प्रोजेक्शन्स पाहण्याचा प्रयत्न केला आणि एका उदाहरणाद्वारे ऑक्झिलिअरी प्लेन ही संकल्पना पाहिली आपण आधीच्या वर्गात पेंटागॉनचे उदाहरण घेतले होते जो 30 मिमी बाजूचा आहे आणि त्यातील एक बाजू ही XY अक्षासोबत 30 डिग्रीमध्ये इनक्लाइन आहे आणि फ्रंट व्ह्यूमध्ये XY सोबत 45 डिग्रीमध्ये एक लाईन इनक्लाइन आहे मग खरा आकार काय असू शकतो हे पाहण्याचा आपण प्रयत्न केला तर या समस्येसाठी आपण प्रथम एक सामान्य पेंटागॉन काढला त्याची एक बाजू ही XY अक्षासोबत 30 डिग्रीचा कोन बनवित आहे यानंतर आपण या बिंदूंना a e d c आणि b सर्व दिशेने या फ्रंट व्ह्यूमध्ये प्रोजेक्ट केले त्याची एक बाजू ही 45 डिग्रीमध्ये या XY अक्षासोबत इनक्लाइन आहे म्हणून फ्रंट व्ह्यूमध्ये ही लाईन 45 डिग्रीचा कोन बनवित आहे त्यानंतर आपण या व्ह्यूपासून एक खरा आकार काढतो कारण जेव्हा आपल्याला फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू दिले जाते तेव्हा ऑक्झिलिअरी प्लेनची संकल्पना उपयुक्त असते परंतु फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू मध्ये खरी लांबी ही कदाचित दिलेली नसते यानुसार आपण X1 Y1 हा ऑक्झिलिअरी प्लेन वापरला आहे आणि नंतर या a b e c d बिंदूंना अशा प्रकारे प्रोजेक्ट केले की XY प्लेन आणि हे बिंदू यामधील अंतर X1 Y1 या अक्षापासून हस्तांतरित करून a1 b1 c1 आणि d1 e1 हे काढले या बिंदूंना जोडून अशाप्रकारे आपण हा खरा आकार काढला आजच्या वर्गात आपण ऑक्झिलिअरी प्लेनच्या संकल्पनांबद्दल तपशीलवार शिकू ऑक्झिलिअरी प्लेन हे या आडव्या प्लेन किंवा उभ्या प्लेनच्या संदर्भात काढावे किंवा दोन्ही प्लेनच्या संदर्भात काढावे हे पाहू तर ऑक्झिलिअरी प्लेनबद्दल जेव्हा भिन्न प्रोजेक्शन्सचे व्ह्यूज विशेषत ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन्सनुसार खरी लांबी दर्शविली जाऊ शकत नाही तेव्हा आपण या ऑक्झिलिअरी प्लेन पद्धतीचा वापर करतो फ्रंट व्ह्यू टॉप व्ह्यू आणि उजवीकडील साईड व्ह्यूज किंवा डावीकडील साईड व्ह्यूज या तीन प्रिन्सिपल प्लेन व्यतिरिक्त प्रोजेक्शनचे जे अतिरिक्त प्लेन आहे जो योग्य लांबी दर्शवेल त्यांना ऑक्झिलिअरी प्लेन असे म्हणतात म्हणून जेव्हा आपण प्लेन निवडत असतो तेव्हा उभा प्लेन नाही आडवा प्लेन नाही प्रोफाइल प्लेन नाही परंतु असा प्लेन निवडतो जो एकतर आडव्या प्लेनला किंवा उभ्या प्लेनला किंवा दोन्हीकडे इनक्लाइन असेल आणि जेव्हा आपण एखादी वस्तू त्या प्लेनवर प्रोजेक्ट करतो तेव्हा आपल्याला खरा आकार मिळतो सहसा हे एड्जला समांतर काढले जाते जे खऱ्या लांबीमध्ये दर्शविले जाते आणि कोणत्याही तीन प्रिन्सिपल प्रोजेक्शन प्लेनला परपेंडीक्युलर असते तर प्रिन्सिपल प्रोजेक्शन प्लेन हे नेहमी उभा प्लेन आडवा प्लेन आणि साइड किंवा प्रोफाइल प्लेन असतात आणि हे ऑक्झिलिअरी प्लेन त्यांच्यासोबत इनक्लाइन कोन बनवू शकतात आणि आपल्याला खरा आकार किंवा खरी लांबी काढायची आहे तर खरी लांबी ही कशी काढलेली आहे त्या मार्गाने आपण हा ऑक्झिलिअरी प्लेन निवडतो जेणेकरून हे प्लेन इतर प्लेनसोबत ऑर्थोगोनल किंवा 90 डिग्री बनवू शकतील तर यामध्ये दोन मुख्य प्लेन आहेत एक ऑक्झिलिअरी उभा प्लेन आहे आणि एक ऑक्झिलिअरी इनक्लाइन प्लेन आहे प्रथम ऑक्झिलिअरी उभा प्लेन पाहू जर ऑक्झिलिअरी प्लेन हा आडव्या प्लेनला परपेंडीक्युलर आहे आणि उभ्या प्लेनसोबत इनक्लाइन आहे म्हणजे आपण हे काढून पाहू तर हा उभा प्लेन असू शकतो आणि हा आडवा प्लेन आहे हे आडव्या प्लेनला परपेंडीक्युलर असले पाहिजे आणि उभ्या प्लेनसोबत इनक्लाइन असावे याचा अर्थ तो प्लेन या दिशेत असू शकतो हे अशा प्रकारचे प्लेन असू शकते किंवा ते उभ्या प्लेनसोबत इनक्लाइन असू शकते जर आपण ऑक्झिलिअरी प्लेनमध्ये सामान्य इनक्लाइन कोन काढला तर हे इनक्लाइन आहे आणि परपेंडीक्युलरसुद्धा आहे तर आपण ज्या प्लेनबद्दल बोलत आहोत तो प्लेन असा आहे हा उभा प्लेन आहे आणि हा एक आडवा प्लेन आहे आणि आपल्याकडे एक ऑक्झिलिअरी प्लेन आहे जे आडव्या प्लेनसोबत 90 डिग्री बनवित आहे परंतु ते उभ्या प्लेनसोबत एक इनक्लाइन कोनदेखील बनवते कारण जर आपण हा संपूर्ण प्लेन जोडला तर ते येथे छेदणार आहे आणि तो एक कोन बनवित आहे आपल्याकडे असे प्लेन असल्यास ऑक्झिलिअरी प्लेनमध्ये प्रोजेक्ट केलेल्या वस्तूंच्या व्ह्यूजना ऑक्झिलिअरी व्ह्यूज असे म्हणतात ऑक्झिलिअरी प्लेन या दिशेत आहे उदाहरणार्थ आपल्याकडे काही स्क्वेअर ब्लॉक आहेत आता जर आपण या प्लेनमध्ये प्रोजेक्ट करत आहोत तर आपण या उभ्या प्लेनमधील त्या वस्तूची संपूर्ण उंची पाहू शकतो आपल्याला ती खरी उंची या ऑक्झिलिअरी उभ्या प्लेनमध्ये दिसेल तर या ऑक्झिलिअरी फ्रंट व्ह्यू आणि ऑक्झिलिअरी प्लेनला ऑक्झिलिअरी उभा प्लेन असे म्हणतात आणि त्यास AVP म्हणून दर्शविले जाते तर आपण उभ्या प्लेनसोबत इनक्लाइन कोन बनविणार्या इनक्लाइन प्लेनवरील प्रोजेक्शन्स पाहणार आहोत जर ऑक्झिलिअरी प्लेन हा उभ्या प्लेनसोबत परपेंडीक्युलर असेल आणि आडव्या प्लेनसोबत इनक्लाइन असेल समजा हा उभा प्लेन आहे हा आडवा प्लेन आहे आता हे उभ्या प्लेनसोबत परपेंडीक्युलर आहे परंतु आडव्या प्लेनसोबत इनक्लाइन आहे याचा अर्थ असा आहे की जर आपण या मार्गाने प्लेन काढत आहोत तर हा प्लेन आहे ज्याबाबत आपण बोलत आहोत जर आपण त्याचा विस्तार केला तर तो आडव्या प्लेनसोबत कोन बनवित आहे तर हा प्लेन AIP या आडव्या प्लेनसोबत कोन बनविणारा ऑक्झिलिअरी इनक्लाइन प्लेन आहे असे म्हणू परंतु जेव्हा आपण हे मोजतो तेव्हा ते उभ्या प्लेनसोबत नेहमी 90 डिग्रीमध्ये असते आणि या प्रकारच्या प्लेनला ऑक्झिलिअरी टॉप व्ह्यू असे म्हणतात आणि ऑक्झिलिअरी प्लेनला ऑक्झिलिअरी इनक्लाइन प्लेन असे म्हणतात म्हणून या प्लेनमध्ये मिळणारे प्रोजेक्शन्स म्हणजे ऑक्झिलिअरी टॉप व्ह्यू आहेत आणि प्लेनला ऑक्झिलिअरी इनक्लाइन प्लेन असे म्हणतात तर ऑक्झिलिअरी उभ्या प्लेनमध्ये आपण जे प्रोजेक्शन्स साध्य करणार आहोत त्यांना ऑक्झिलिअरी फ्रंट व्ह्यूज असे म्हणतात आणि ऑक्झिलिअरी इनक्लाइन प्लेनमध्ये जे प्रोजेक्शन्स मिळणार आहेत ते ऑक्झिलिअरी टॉप व्ह्यू आहेत जर आपण या संपूर्ण प्लेनची संकल्पना पाहिली तर प्रामुख्याने आपल्याकडे मुख्य प्लेन आहेत एक उभा प्लेन आडवा प्लेन त्यांना मुख्य प्लेन किंवा प्रिन्सिपल प्लेन असे म्हणतात जे एकमेकांना ऑर्थोगोनल किंवा 90 डिग्रीमध्ये असतात अतिरिक्त प्लेन म्हणजे प्रोफाइल प्लेन आहे जे सहसा या दोन्ही प्लेनला ऑर्थोगोनल असतात हे आडव्या प्लेनला आणि उभ्या प्लेनला या दोन्ही प्लेनला परपेंडीक्युलर असतात दुसरा गट म्हणजे ऑक्झिलिअरी उभा प्लेन हे आडव्या प्लेनसोबत 90 डिग्रीचा कोन बनवतात आणि उभ्या प्लेनसोबत कोन बनवतात कोणत्याही वस्तूचे कोणतेही प्रोजेक्शन हे उभ्या प्लेनमध्ये आडव्या प्लेनमध्ये आणि ऑक्झिलिअरी प्लेन किंवा ऑक्झिलिअरी उभ्या प्लेनमध्ये असणे आवश्यक असते त्यासाठीच आपण हे प्रोजेक्शन्स घेऊ शकतो एकदा का आपण हे प्रोजेक्शन्स घेतले की मग आपण या इनक्लाइन कोनाशी अनुरूप असे हे ऑक्झिलिअरी उभे प्लेन रोटेट करतो तर आपण त्याभोवती हे रोटेट करू शकतो जेणेकरून आपण त्याचा प्रोजेक्ट केलेला व्ह्यू घेऊ त्याचप्रमाणे जर हे ऑक्झिलिअरी इनक्लाइन प्लेन असेल आणि ऑक्झिलिअरी टॉप व्ह्यू असेल तर ऑक्झिलिअरी इनक्लाइन प्लेन हे आडव्या प्लेनसोबत एक कोन बनविते हे नेहमी उभ्या प्लेनसोबत परपेंडीक्युलर असते तर उभा प्लेन आडवा प्लेन आणि ऑक्झिलिअरी प्लेन यामध्ये असलेल्या कोणत्याही वस्तूचे जर आपण प्रोजेक्शन्स पाहिले तर ते या इनक्लाइन प्लेनवर घेतले जातात आपण हे प्रोजेक्शन्स या अक्षासंदर्भात काढतो शेवटच्या वर्गात आपण हा पेंटागॉन पाहिला आहे आपण हा पेंटागॉन ऑक्झिलिअरी प्लेन अशा प्रकारे बनविला आहे की ते एक विशिष्ट कोन बनवत होते तर पुढील काही वर्गांमध्ये आपण या लाइन प्लेन आणि सॉलिड्ससाठी ऑक्झिलिअरी प्लेनबद्दल अधिक जाणून घेऊ सर्व प्रथम आपण ऑक्झिलिअरी उभ्या प्लेनमध्ये प्रोजेक्शन्स कसे तयार करावे ते पाहू आता आपण बिंदू P सह प्रारंभ करूया यामध्ये आपल्याकडे हा उभा प्लेन आडवा प्लेन आहे आणि ऑक्झिलिअरी प्लेन आहे हे एक ऑक्झिलिअरी उभे प्लेन आहे कारण ते या आडव्या प्लेनसोबत 90 डिग्रीचा कोन बनवित आहे परंतु उभ्या प्लेनसोबत इनक्लाइन कोन बनवित आहे तर आपल्याकडे जो काही उभा प्लेन आहे त्या संदर्भात एक कोन आहे आणि म्हणूनच आपण या प्लेनला ऑक्झिलिअरी उभा प्लेन असे म्हणतो आणि यामध्ये एक बिंदू p आहे जर आपण या p बिंदूसाठी उभ्या प्लेनवर आणि आडव्या प्लेनवर कोऑर्डिनेट्स प्रोजेक्ट केले तर कोऑर्डिनेट हा येथे p असेल आणि येथे प्रोजेक्ट केल्यावर हे p असेल जर आपण P हे उभ्या प्लेनमध्ये प्रोजेक्ट केले तर या उभ्या प्लेनमध्ये आपण खरी लांबी पाहू शकतो ही आडव्या प्लेनच्या वरील उंची आहे आपण पाहणार असलेली खरी लांबी ही m आहे जर आपण उभ्या प्लेनमध्ये देखील प्रोजेक्ट करत आहोत तर आपल्याला m दिसेल जेव्हा आपण या ऑक्झिलिअरी उभ्या प्लेनमध्ये हा बिंदू p प्रोजेक्ट करत आहोत तेव्हा पुन्हा आपण जी उंची पाहणार आहोत ती उंची m आहे ही आडव्या प्लेनच्या वरील उंची आहे कारण हे एक उभे प्लेन आहे आणि हे ऑक्झिलिअरी प्लेन आहे तर आपण यास p1 असे म्हणू हे पहिले ऑक्झिलिअरी प्लेन आहे या बिंदू p चे प्रोजेक्शन खाली घेतल्यावर यास p असे म्हणू आणि हे प्रोजेक्शन आपण ऑक्झिलिअरी उभ्या प्लेनवर घेऊ आणि त्यास o1 असे म्हणू म्हणजे जेव्हा आपण या बिंदू p चे कोऑर्डिनेट्स ऑक्झिलिअरी उभ्या प्लेनवर घेतो तेव्हा ते आपल्याला o1 आणि p1 देते सहसा हा बिंदू p जेव्हा अशा प्रकारे काढला जातो तेव्हा ऑक्झिलिअरी प्लेन हा उभ्या प्लेनसोबत एक कोन फाय ф बनवते p हे प्रोजेक्शन नेहमीच VP वर असते आणि p हे HP वरील प्रोजेक्शन असते p1 हे AVP या ऑक्झिलिअरी उभ्या प्लेनवरील प्रोजेक्शन आहे तर खरी लांबी कोठे मिळेल विशेषत आडव्या प्लेनपासून उंचीवर अशा प्रकारच्या बिंदूंसाठी VP वर m आहे आणि ऑक्झिलिअरी फ्रंट व्ह्यूवर आपण हे पाहु शकतो तर हा प्लेन आहे जर आपण ते या दिशेने रोटेट केले तर ते या ऑक्झिलिअरी प्लेनचा फ्रंट व्ह्यू बनते आणि आपण हे X1Y1 या अक्षाभोवती रोटेट करीत आहोत तर हा X1 बिंदू निश्चित करा आणि याभोवती रोटेट करा जेणेकरुन आपण ते पाहू शकतो दुसरा मार्ग म्हणजे त्याकडे 3 डायमेन्शनमध्ये पाहावे फ्रंट व्ह्यू हे नेहमीच येथे असते टॉप व्ह्यू हे नेहमीच येथे असते तर हे व्ह्यू पुन्हा काढू तर हे फ्रंट व्ह्यू आहे हे टॉप व्ह्यू आहे ही लाईन X1 या आडव्या प्लेनसोबत इनक्लाइन कोन बनवते तर यासाठी आपण येथे या प्रकारचे X1 Y1 प्लेन बनवू आणि हा तो कोन आहे ज्यास आपण फाय कोन म्हणून पहात आहोत आपण हे ऑक्झिलिअरी प्लेन X1 Y1 काढतो तर हे बिंदू येथून या मार्गाने प्रोजेक्ट करा जर आपण हा बिंदू p प्रोजेक्ट केला तर ते येथे प्रोजेक्ट होईल आणि पुढे ते या AVP वर येईल त्याचप्रकारे बिंदू p हा येथे AVP वर p1 पर्यंत येतो आणि मग वर प्रोजेक्ट होतो तर जर आपण काही बिंदू प्रोजेक्ट करत आहोत आणि आपण त्यास या दिशेने रोटेट करत आहोत तर ते येथे जाईल आणि बिंदू p हा X1 Y1 येथे या बिंदूवर ऑक्झिलिअरी प्लेनवर येऊन या लाईनला समांतर जाईल त्या लाईनला समांतर असे हे नवीन बिंदू तयार केले तर आपण हे व्ह्यूज काढू शकतो तर हे HP 90 डिग्रीमध्ये रोटेट करून आपण त्यास VP वरील प्लेनमध्ये आणतो तर आपल्याला या HP ला 90 डिग्रीने या दिशेने रोटेट करावे लागेल जेणेकरून आपल्याला हा प्लेन मिळेल HP हा VP सोबत प्लेनमध्ये आल्यानंतर AVP हे X1 Y1 लाईनभोवती रोटेट केला जातो म्हणजे हे आडव्या प्लेन आणि उभ्या प्लेन या दोन्ही प्लेनमध्ये बनते तर या आकृतीमध्ये आपण स्पष्टपणे X1Y1 दर्शवित आहोत आपण त्यास रोटेट करीत आहोत जेणेकरुन ते कोन फाय बनवू शकेल आणि हा संपूर्ण AVP प्लेन आहे आणि हा व्ह्यू ऑक्झिलिअरी फ्रंट व्ह्यू आहे आता आपण एका उदाहरणाद्वारे या पायऱ्या पाहू बिंदू p आहे यामध्ये आपल्याकडे फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू दोन्ही आहेत पहिली पायरी म्हणजे XY लाइन काढणे आणि बिंदू p आणि p चिन्हांकित करणे तर मग आपण प्रथम XY प्लेन काढू आणि मग टॉप व्ह्यूमध्ये बिंदू p आणि फ्रंट व्ह्यूमध्ये p चिन्हांकित करू मग दुसरी पायरी ऑक्झिलिअरी उभा प्लेन हा VP सोबत फाय कोनामध्ये इनक्लाइन आहे तर हे XY अक्ष p आणि p हे आपल्याला आधीच माहित आहे मग काही अंतरावर एक लाईन X1 Y1 काढा आणि X1 Y1 ने उभ्या प्लेनसोबत फाय कोन बनविणे अपेक्षित आहे तर XYच्या संदर्भात आपण हे प्रोजेक्शन पाहू शकतो आणि हा प्लेन येथे असू शकतो किंवा यापलीकडे असू शकतो म्हणून कोणत्याही अनियंत्रित अंतरावर आपण हा प्लेन काढू शकतो मग बिंदू p हा HP च्यावर m या उंचीवर आहे म्हणजे ही m उंची आपण उभ्या प्लेनमध्ये पाहू शकतो तर ऑक्झिलिअरी फ्रंट व्ह्यू p1 सुद्धा X1 Y1 लाईनच्या वर m या उंचीवर आहे कारण बिंदू p हा आपण ऑक्झिलिअरी उभ्या प्लेनमध्ये प्रोजेक्ट करीत आहोत तर X1Y1 बाबतीत ते वर किंवा दुसर्या बाजूला असेल तर त्या बिंदूच्या वर हा X1Y1 अक्ष आहे कारण हा एक उभा प्लेन आहे प्रोजेक्शन देखील फ्रंट व्ह्यू आहे तर ते p1 असेल आणि हे अंतर m असेल कारण येथे खरी लांबी आहे जी आपल्याला फ्रंट व्ह्यूमध्ये दिसेल उभे प्लेन हे फ्रंट व्ह्यू असू शकते किंवा AVP देखील फ्रंट व्ह्यू असू शकते p1 चिन्हांकित केल्यावर p1 हे लाईनने खाली X1Y1 वर प्रोजेक्ट करावे आणि त्यास o1 असे म्हणू मग p1 ते o1 मोजावे तर हे o ते p च्या समान आहे अशाप्रकारे आपण हे चिन्हांकित करतो